आम्ही डिझाईनच्या आधारावर लक्ष केंद्रित करू आणि नंतर संरचनेसाठी शिअर बल नंतर भिंतीवर आणि भिंतीपासून पीयर्स् पर्यंत वितरित केल्या जाणाऱ्या शिअर बलांनी परिभाषित करण्यास सुरुवात करू तर ही प्रक्रिया आपण दोनही एकाच मजल्यासाठी आणि बहुमजली संरचनेसाठी येथे तपासणार आहोत तथापि ही रचना भूकंप प्रतिरोधक डिझाईनच्या चौकटीत आहे तर हे एकटे गुरुत्वाकर्षण डिझाईन होणार नाही परंतु चौकट ही भूकंप बल आणि गुरुत्व बलांच्या संयोजनासाठी डिझाईन केलेली आहे जे डेड आणि लाईव्ह भार आहेत म्हणूनच आम्ही मुळातच भूकंप भार डेड भार आणि इम्पोज्ड् भार किंवा लाईव्ह भार यांच्या संयोजनासाठी अक्षीय बलाच्या मागणीचे वितरण बेंडींग मोमेंट्स आणि शिअर बलाच्या वितरणा कडे पाहत आहोत म्हणून प्रारंभिक बिंदू भूकंपाच्या डिझाईनचा आहे तोपर्यंत तुमच्याकडे डिझाईन संरचना आहे योजना संरचना की जेथे तुम्ही आला आहात आणि आम्ही प्रत्यक्षात डिझाईन करू इच्छित प्रणालीचा प्रकार आम्हाला निवडायचा आहे जे मग आम्हाला डिझाईन मध्ये कोणत्या प्रकारचे प्रतिसाद कमी करण्याच्या घटकाचा वापर करतात त्याकडे नेतात आणि क्षैतिज भूकंप गुणांकात पोहोचू शकतात जे नंतर ठरवते एकूण बेस शिअर काय आहे की ज्यासाठी संरचना डिझाईन केली जाणार आहे म्हणून मी प्रतिसाद कमी करण्याच्या घटकाची आणि या प्रक्रियेत कपात घटक मुळात कशासाठी उभे आहेत यावर पुन्हा चर्चा करीत आहे मला आठवते की आम्ही प्रबलित मॅसोनरी साठी विहित केलेल्या प्रतिसाद कपात घटकाच्या भिन्न मुल्यांबद्दल बोललो आहोत आणि जसे तुम्हाला आठवते प्रकार A प्रकार B आणि प्रकार C भिंती तुमच्या लक्षात येईल की पहिली १९०५ च्या डिझाइन द्वारे पुन्हा संचालित आहे हे तीनही अद्याप स्वीकार्य स्ट्रेसेसच्या डिझाईन मध्ये असताना प्रथम एक प्रकार A ची भिंत १९०५ च्या डिझाईन द्वारे संचालित केली गेली आहे आणि म्हणूनच तुम्हाला अशा रचना केवळ सिस्मिक झोन्स् II आणि III मध्ये डिझाईन करण्याची परवानगी आहे आणि असं असलं तरीही किमान रिइन्फोर्समेंटची आवश्यकता प्रदान केली आहे तर येथे डिझाईन १९०५ नुसार असणार आहे जो संरचनेचा उपाय म्हणून प्रबलित नसलेल्या मॅसोनरीसाठीचा कोड B आणि C साठी आंम्हाला ३ च्या R घटकाकडे जाण्याची परवानगी आहे आणि विषेश रिइन्फोर्समेंटसह प्रकार C भिंतीसाठी जास्तीत जास्त ४ आम्ही फक्त रिइन्फोर्समेंट च्या टक्केवारी कडे पाहिले जे आडव्या अधिक उभ्या संयोजनाचे साधारण ० २ टक्के आहे आणि कोणत्याही दिशेने कमीतकमी ० ०७ टक्के तर जर तुम्ही ३ किंवा ४ चे घटक पाहत असाल तर हा R घटक काय करत आहे तर हा R घटक संपूर्ण रचनात्मक वर्तनामध्ये मानल्या जाणाऱ्या प्रभावांचे संयोजन आहे तर जर तुम्ही या आलेखामध्ये पाहिले तर तुम्हाला जी लाल रेषा दिसते ते खरोखरच संरचनेचे संपूर्ण बाजूकडून येणारे बल डिझाईन आहे संरचनेचा संपूर्ण बाजूकडून येणारा बल प्रतिसाद आहे तर तुमच्याकडे y अक्ष आणि छतावरील विस्थापनेवर बाजूकडून येणारे बल आहे हे एक नियंत्रण नोड आहे जे संरचनेच्या शीर्षस्थानी मानले जात आहे आणि बाजूकडील बल वाढते तेव्हा ही रचना कशी वर्तन करते हे आम्ही पहात आहोत आणि शेवटी कोणत्याही अंतिम यंत्रणेद्वारे त्याच्या संरचनेत अपयश येते ज्यामुळे त्याचे अंतिम वर्तन होते तर जर तुम्ही लाल रेषा पाहिली जी खरोखरच रचने चे वास्तविक वर्तन आहे आम्ही नंतर या बल विस्थापन वर्तना वरील काही महत्त्वाचे मुद्दे पाहत आहोत जे आम्हाला R घटकाच्या परिभाषेसाठी आधार देतात म्हणून जर तुम्ही एखाद्या संरचनेकडे पहात असाल आणि त्याच्या प्रारंभिक इलॅस्टिक स्टिफनेस वर आधारित जी प्रारंभिक रेषा असेल तर डॉटेड रेषा जी की तेथे संरचनेच्या प्रारंभिक वक्राच्या बाजूने आहे हे आपल्याला संरचना डिझाईन करण्यासाठी एकूण इलॅस्टिक बल काय आहे हे निर्धारित करण्यात मदत करते तर तुमचे इलॅस्टिक बल Felastic निश्चित आहे परंतु मग तुम्ही इलॅस्टिक बलासाठी डिझाइन करत नाही संरचना पूर्णपणे इलॅस्टिक शक्ती घेऊ शकत नाही या वस्तुस्थितीचा विचार करून परंतु संरचनेच्या दिलेल्या टाइपोलॉजी मध्ये तुम्ही जी नोंद घेण्याची आवश्यकता आहे त्यानुसार वर्तन होण्याआधी ते विकृत होणे आणि लक्षणीय खराब होण्यास सुरुवात होते आणि म्हणूनच Felastic असे काही नाही की तुम्ही ज्यासाठी डिझाईन केले आहे तुम्ही कशासाठी डिझाईन केले पाहिजे याचा अंदाज लावावा लागेल तर तुम्ही कशासाठी डिझाईन केले पाहिजे यावर आगमन करण्यास सक्षम होण्यासाठी एकदा आम्ही Felastic ची व्याख्या केली की आम्हाला तेथे जाण्याची आणि व्याख्या करण्याची गरज आहे की या यिल्डची शक्ती कोणती आहे ज्यावर संरचना इलॅस्टिक वर्तना पासून महत्त्वपूर्ण विचलन दर्शविण्यास सुरुवात करते आणि तो तुमचा दुसरा टप्पा Fy आहे आता धातूंच्या संरचनेपेक्षा निराळा पुन्हा जेव्हा तुम्ही धातूच्या संरचनेकडे पहात आहात तेव्हा हे अनेक घटकांचे एक संयोजन आहे हे एका धातूचे घटक नाहीत तुम्ही पाहत असलेल्या स्टील मधील हा एकटा बार नाही ही अनेक धातूंच्या संरचनेची असेंबली आहे तिथेही तो चिन्हांकित बिंदू ठरणार नाही जोपर्यंत संरचनेच्या यिल्डचा प्रश्न आहे तर संरचनेच्या यिल्डींगशी संबंधित बल काय आहे हे निश्चित करणे वस्तुनिष्ठपणे परिभाषित केले जाऊ शकते असे काहीतरी नाही यिल्ड शक्ती परिभाषित करण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून तेथे विशिष्ट प्रमाणात फरक आहे आणि सामान्यतः काय केले जात आहे ते तुमच्याकडे रेषीय नसलेले वक्र आहेत जे लाल वक्र आहेत येथे रेषीय नसलेले वक्र आहेत आणि बिंदू परिभाषित करण्यासाठी जे एक रेषीय नसलेल्या वक्रामधील यिल्ड शक्ती आहेत ते सरळ नाही तर सामान्यतः हे केले जाते की हे एक रेषीय नसलेले वक्र नंतर समतुल्य द्वि रेषीय वक्रासह किंवा कठोर न करता रूपांतरित होतात आणि त्या विहित प्रक्रिया आहेत उदाहरणार्थ समान क्षेत्राचा दृष्टिकोन म्हणजे पुनरावृत्ती च्या ठिकाणी येण्याची एक प्रक्रिया आहे यिल्ड शक्तीचे मूल्य जोपर्यंत संरचनेच्या वर्तनाचा संबंध आहे हे देखील असू शकते जर तुमच्याकडे प्रबलित काँक्रीटची रचना किंवा अगदी स्टीलच्या संरचना असतील तर विहित आहे की तुम्ही पहिल्या यिल्डकडे पहात आहात बल ज्यावर प्रथम घटक संरचनेमध्ये यिल्डींग देण्यास सुरुवात करतो परंतु मग मी म्हंटल्या प्रमाणे तेथे भिन्न मार्ग आहेत ज्यामध्ये ते पोहोचत आहेत तर आपण असे म्हणू या की विश्लेषणात्मक दृष्टिकोन वापरणे किंवा काही विशिष्ट सूचना जसे की पहिला यिल्ड वापरणे तुम्ही संरचनेच्या यिल्डच्या बलावर पोहोचता तर इलॅस्टिक बल आणि यिल्ड बला दरम्यानचे संरचनेतील गुणोत्तर आचरणातील तंतूभवन योग्यते मुळे डक्टाईल वर्तन आहे तीच संरचना आता यिल्डींग देत आहे आणि त्या बिंदूपासून पुढे संरचनेतील विस्थापने लक्षणीयरीत्या मोठी होणार आहेत आणि म्हणूनच संरचनेचे अंतिम विस्थापन Δu ते संरचनेच्या यिल्ड विस्थापनाचे हे गुणोत्तर अंतिम विस्थापन ते यिल्ड विस्थापन संरचनेचे तंतूभवन योग्यता विस्थापन आहे तर हा पहिला मापदंड जो तंतूभवन योग्यतेमुळे आहे Felastic छेद Fy संरचनेमधील उपलब्ध तंतूभवन योग्यता ती घटना हस्तगत करीत आहे तर तिथेच तुमचा प्रथम योगदान देणारा घटक आहे आम्ही तंतूभवन योग्यतेचा घटक μ सह नियुक्त करतो विस्थापन तंतूभवन योग्यता जिचा आपण मुळात उल्लेख करीत आहोत जिथे संरचनेची ही विस्थापन तंतूभवन योग्यता काहीच नसते परंतु ते आता जवळजवळ क्षैतिजवर जाण्यामुळे आहे हे Δu ते Δy चे गुणोत्तर तर हा Rμ वापरून Δu ते Δy प्रतिबिंबीत करीत आहोत आम्ही खरोखर Felastic ते Fy या गुणोत्तराबद्दल बोलत आहोत तर तो पहिला भाग आहे मग तुमच्याकडे जास्तीचे सामर्थ्य देखील आहे तर तुंम्हाला अशी अपेक्षा आहे की एखादे साहित्य विशिष्ट मूल्यावर यिल्ड होते ते साहित्याचे सरासरी यिल्ड असायला हवे परंतु उत्पादन प्रक्रियेवर अवलंबून विद्यमान दोषांवर अवलंबून साहित्यात परिवर्तनशीलता असेल या वस्तुस्थितीवर अवलंबून साहित्याचे जास्तीचे सामर्थ्य असेल आणि त्या विशिष्ट मूल्यावर अपरिहार्यपणे यिल्ड होईलच असे नक्की नाही आणि म्हणूनच तेथे एक अत्त्याधिक सामर्थ्य घटक आहे ज्याचा हिशोब करणे आवश्यक आहे आणि ते गुणोत्तर FyFs द्वारे आणले आहे आता FyFs हे एक मूल्य आहे जे १ पेक्षा मोठे आहे आणि आम्ही ज्या साहित्याचा शोध घेत आहोत त्या आधारावर एखादा पोहोचण्यास सक्षम होईल की अचूक अत्त्याधिक सामर्थ्याचा घटक काय आहे जो तुम्ही दिलेल्या टाइपोलॉजी साठी वापरत आहात प्रबलित काँक्रीटसाठी मी किती वापरावे स्टील साठी मी किती वापरावे स्टीलसाठी ही मूल्ये कमीत कमी आहेत कारण हे असे साहित्य आहे जे परिवर्तनामुळे इतके प्रभावित होत नाही परंतु मॅसोनरी आणि काँक्रीट सारख्या साहित्यासाठी FyFs ही एक महत्त्वपूर्ण संख्या आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही याची काळजी दुसऱ्या घटकाद्वारे घेतली जाते RΩ येथे खरोखर अत्त्याधिक सामर्थ्यामुळे आहे तर FyFs तो घटक आहे जो आत येतो आणि तिसरा म्हणजे आपण घेत असलेल्या डिझाईनचा दृष्टिकोन म्हणून जर आम्ही सामर्थ्यासाठी डिझाइन करत असू जर आम्ही लिमिट स्टेट डिझाइन स्वीकारत असू आणि अल्टिमेट स्ट्रेंथ डिझाइन करीत असू अंतिम वर्तनानुसार परिभाषित केलेले लिमिट स्टेट चे डिझाईन करत होतो तर आपण प्रत्यक्षात Fs वर थांबलो असतो जर आम्ही सामर्थ्य डिझाइन करत असल्यास आम्ही असे म्हटले पाहिजे की Fs हे आमचे डिझाईन बल आहे तथापि या विशिष्ट प्रकरणात आम्ही स्वीकार्य स्ट्रेस दृष्टिकोन वापरत आहोत आणि म्हणूनच आम्ही ज्यासाठी डिझाईन करित आहोत तो Fs नाही आम्ही डिझाईन बल अधिक खाली आणण्यासाठी सुरक्षिततेच्या घटकाचा वापर करतो आणि म्हणूनच प्रतिसाद घटातील तिसरा घटक ज्याला आम्ही आत आणत आहोत तो स्वीकार्य स्ट्रेस मुळे आहे स्वीकार्य स्ट्रेस दृष्टिकोन आणि तो तुमचा Ry आहे जो येथे स्थित आहे तर Fs Fdesign तो घटक स्वतःच काय आहे ते परिभाषित करेल येथे एक साधा तुल्य भाव आहे जेव्हा आम्ही मॅसोनरीच्या सामर्थ्याकडे पहात होतो बरोबर प्रिझम चाचणी वापरून त्यानंतर आम्ही मूळ कॉम्प्रेसिव स्ट्रेस कडे पाहिले जो प्रिझम चाचणी च्या त्या कॉम्प्रेसिव सामर्थ्याच्या २५ टक्के होता आम्ही ४ च्या सुरक्षिततेचा एक घटक आणत होतो हे अशा परिस्थितीशी सदृश्य आहे जेथे मला माहित आहे की साहित्य एका विशिष्ट मूल्यावर यिल्ड होणार आहे किंवा एका विशिष्ट मूल्यावर अयशस्वी होईल परंतु मला त्या पातळीवर ते डिझाईन करायचे नाही मी हे आधीपासून अत्त्याधिक सामर्थ्यासाठी ते कमी केले आहे आणि नंतर सुरक्षिततेच्या घटकासाठी ते याशिवाय अधिक कमी केले आणि ते येथे Fs छेद Fdesign म्हणून प्रतिबिंबित होते तर RΩ अत्त्याधिक सामर्थ्याची काळजी घेत आहे तर तुम्ही खरोखरच FyFs कडे पहात आहात त्यानंतर तुम्ही Ry कडे पहात आहात जे तुमचे Fdesign द्वारे विभाजित केलेले Fs आहे जो वर्किंग स्ट्रेस दृष्टिकोन अंतर्गत डिझाईन बल आहे जो तुम्ही अवलंबणार आहात हे सर्व आता एकत्र ठेवले अत्त्याधिक सामर्थ्याचा घटक तंतूभवन योग्यता घटक आणि स्वीकार्य स्ट्रेस डिझाईन घटक हे एकत्रित आपण वर्तन घटक म्हणून संबोधतो बरोबर तर हा एक शब्द आहे R खरोखर एक आहे तो अनेक घटनांचे एकत्रीकरण आहे आणि त्याला प्रतिसाद कमी करण्याचा घटक म्हंटले जाते कारण ते नक्की काय करत आहे तर आपल्यासाठी प्रतिसाद कमी करत आहे जोपर्यंत डिझाईनचा संबंध आहे परंतु भूकंप अभियांत्रिकी साहित्यात याला वर्तन घटक म्हणून संबोधले जाते तर भूकंप अंतर्गत रचनात्मक वर्तन मुळात या तीन प्राथमिक पैलू द्वारे नियंत्रित आहे जोपर्यंत तुमच्या डिझाईन बलाचा संबंध आहे तुम्ही तुम्हाला कोणतीही स्वीकार्य स्ट्रेस डिझाईन आत आणण्याची गरज असल्यास तुम्ही Ry ला आत आणा परंतु असं असलं तरीही तुम्हाला अत्त्याधिक घटकाचा आणि तंतूभवन योग्यता घटकाचा विचार करावा लागेल तर तो आमचा प्रारंभिक बिंदू आहे तुम्ही R घटक काय वापरावा या कौतुकासह आम्ही मग जाऊ आणि आम्ही स्थित असलेल्या झोनवर आधारित परिभाषा करू डिझाईन भूकंपाचा गुणांक म्हणजे काय आता डिझाईन भूकंप गुणांकाचा अवलंब सुचवितो आम्ही सुद्धा डिझाईन बलाची निवड करतोय ज्यासाठी आम्ही डिझाईन करीत आहोत आणि हेच आम्ही पाहतो की भूकंपात डिझाईन चा आधार Z2 होतो जो २ ने विभाजित झोन घटक आहे घटकांद्वारे गुणाकार जो तुम्हाला सांगतो संरचनेच्या कंपनाच्या कालावधी नुसार मागणीची पातळी काय आहे जे प्रतिसाद घटाच्या घटकाने विभाजित Sag आहे परंतु संरचनेच्या महत्त्व घटक च्या आधारे हे पुन्हा पात्र करावे लागेल तर हा आमचा आरंभ बिंदू आहे जोपर्यंत संपूर्ण प्रणाली तील डिझाईन बलांचा संबंध आहे Ah ची स्थापना केली आहे आणि मग Ah पासूनचे शिअर बल Ah पासून च्या बेस शिअर बलाचे आता वितरण करणे आवश्यक आहे

धन्यवाद